व्हॉट इझ इलेक्ट्रिक फिल्ड कूलम्बचे बल Coulomb' force काय आहे आणि वेगवेगळे चार्जेस एकमेकांसोबत कसे इंटरॅक्ट होतात मुख्यत्वे आपण शिकलो की जर चार्ज q1 असेल दुसरा चार्ज q2 असेल आणि ते एकमेकांपासून r12 एवढ्या अंतरावर असतील तर त्यांच्यामधील बल असे म्हणूयात की 1 वरील बल हे असते एक भागिले 4 पाय इप्सिलॉन 0 q1 q2 भागिले r12 चा वर्ग r12 युनिट व्हेक्टर वजा चिन्ह सोबत आणि आपण हे आणखी चांगल्या पद्धतीने लिहू शकतो एक भागिले 4 pi Epsilon 0 q1 q2 भागिले r12 q व्हेक्टर r 2 पासून 1 पर्यंत हे r 2 पासून 1 पर्यंत आहे आणि यामध्ये सगळे आकर्षित करणारे आणि एकमेकांना दूर ढकलणाऱ्या बलांचा विचार केलेला आहे F1 14π0q1q2r122r1214π0q1q2r123r21 दुसरी गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे प्रयोगाद्वारे हे कसे तपासून पहायचे की F हे 1 भागिले r चा वर्ग यावरती अवलंबून आहे आज व्याख्यानामध्ये आपणाला एका नवीन गोष्टीची ओळख करून घ्यायची आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक फिल्ड जेव्हा आपण इलेक्ट्रोस्टॅटीक सिच्युएशनचा विचार करतो तेव्हा इलेक्ट्रिक फिल्ड ने केलेले वर्णन हे दोन चार्ज मधील असलेले कूलम्बचे बल या सारखेच असते जोपर्यंत चार्जवरील बलाचा विचार होतो पण आपण पुढे पाहणार आहोत की हि संकल्पनात्मक प्रगती आहे मी याच्या बद्दल थोडेसे बोलतो येथे बघा हे चार्ज डिस्ट्रीब्यूशन आणि या चार्ज q वरती येथे फार दूर बल लागू केले आहे आणि मागे आपण बघितले की हे बल दिले जाते इंटिग्रेशन dv भागिले r वजा r प्राईम घन चार्ज डिस्ट्रीब्यूशन रो r प्राईम जे की q वरती लागू आहे Fq4π0dVr r2ρr आपण मागच्या व्याख्यानांमध्ये पाहीले की आत मध्ये असलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन विषयी असे म्हणा की हे रो r प्राईम आहे आणि मी चार्ज q जो या अंतरावर आहे त्याच्यावरील बल मोजत आहे आपण येथे कॉर्डीनेट सिस्टीम काढूयात हे आहे व्हेक्टर r आणि हे व्हेक्टर आहे r प्राईम यापासून हे अंतर असेल हा व्हेक्टर आणि ते असेल r वजा r प्राईम तर इथे q वरील बल असेल F बरोबर 1 भागिले 4 pi Epsilon 0 या चार्ज q मुळे मी या q ला येथे ठेवतो इंटिग्रेशन व्हॉल्युम इंटिग्रल रो r प्राईम वजा r प्राईम भागिले मॉड्यूलस r वजा r प्राईम याचा घन प्रत्यक्षात हे आहे 1 भागिले r चा वर्ग किंवा 1 भागिले दोन चार्ज मधील अंतर याचा वर्ग जेव्हा मी याचे इंटिग्रेशन घेतो जेव्हा मी या स्मॉल डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेले बल मोजतो हे स्मॉल चार्ज जे येथे आहेत त्यांची बेरीज होते हे म्हणजेच आहे सुपरपोझिशन प्रिन्सिपल जे की आपण याआधी शिकलो आहोत इथे आता आपण एक प्रश्न विचारू शकतो की मला नेहमीच एखाद्या दुसऱ्या चार्ज ची गरज भासते का बल मोजण्यासाठी की हे ओरिजनल चार्ज डिस्ट्रीब्यूशनच काहीतरी करते का जेणेकरून दुसरा चार्ज q ला बल असल्याचे जाणवते आपण हे समजून घेऊयात Fq4π0dVr r3ρrr r आता आपण काय म्हणणार आहोत तर चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे इथे दिलेले आहे रो r प्राईम स्वतः स्वतःभोवती फिल्ड तयार करेल याचा अर्थ असा की हे स्वतःभोवती काहीतरी तयार करते ते स्वतः भोवती खूप सार्या लाईन तयार करते जर मी येथे कुठेतरी चार्ज ठेवला तर इथे जे काही मी तयार केले आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक फिल्ड म्हणूयात यामुळे याच्या वरती बल लागू होईल तर हे चार्ज डिस्ट्रीब्यूशन स्वतःभोवती इलेक्ट्रिक फिल्ड तयार करते मी त्याला E व्हेक्टर r वरती याने दर्शवित आहे तर जेव्हा चार्ज q या इलेक्ट्रिक फिल्डमध्ये ठेवला जातो तेव्हा या चार्ज वरील बल बरोबर असते q टाइम्स Er तर इथे आपण काय सांगत आहोत जरी तिथे चार्ज नसला तरी येथील मुख्य चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे आतमध्ये फिल्ड तयार होईल तर यातून आपल्याला काय म्हणायचे आहे प्रत्येक पॉईंट वरती येथे व्हेक्टर असेल आणि हा व्हेक्टर पॉईंट विशिष्ट दिशेने असेल आणि जेव्हा मी या वरती एक्स्ट्रा चार्ज ठेवेल तेव्हा तो तिथे बल निर्माण करील FqE जेव्हा आपण q वरील बलाच्या मोजमापाचा विचार करतो तेव्हा आपण फिल्डच्या बाबतीत विचार करू किंवा मी या चार्जेस बाबतीत विचार करेल जे की जिथे बल आहे तिकडे आणले जातील यामध्ये काही फरक नाही दोन्ही सारखेच आहे तर मग मी या फिल्डची ओळख का करून देत आहे ही वास्तविक मध्ये आहे का मी हे तपासून पाहू शकतो का की हे चार्ज डिस्ट्रीब्यूशन स्वतःभोवती ही फिल्ड तयार करते आपण हे पुढे पाहणार आहोत की ही वास्तविक आहे आणि ती एका जागेपासून दुसरीकडे नेली जाऊ शकते तर ही खरंच रियल एंटीटी आहे आता इथून पुढे आपण चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे तयार झालेल्या इलेक्ट्रिक फिल्ड वरती लक्ष केंद्रित करणार आहोत कारण ती एक वास्तविक फिजिकल क्वांटिटी आहे आणि आपण पुढे पाहणार आहोत की आपण माहिती एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत येऊ शकतो किंवा हे दिलेल्या चार्ज वरती बल लागू करतात तर आपण आता इलेक्ट्रिक फिल्ड बद्दल बोलूयात जसे की मी सांगितले की दिलेली कोणतीही फिल्ड r या ठिकाणी चार्ज q वरील बल हे असेल q टाइम्स Er FqE याचा अर्थ असा की इलेक्ट्रिक फिल्ड दुसरे काही नसून फोर्स पर युनिट चार्ज आहे दिशा आणि परिमाण दोन्ही फॉर्स पर युनिट चार्ज सारखेच आहेत अशा पद्धतीने मी याला गणित रुपात मांडत आहे आपण काय सुचवत आहोत की दिलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन q मुळे हा स्वतः भोवती फिल्ड तयार करत आहे तर येथे याच्या भोवती काहीतरी आहे ज्याला मी इलेक्ट्रिक फिल्ड म्हणत आहे आणि त्याची दिशा आणि परिमाण हे या युनिट चार्ज वरती लागू केलेल्या बलाने दिले जाईल म्हणून चार्ज चे डिस्ट्रीब्यूशन इलेक्ट्रिक फिल्ड च्या व्याख्येनुसार पॉईंट r च्या इथे असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 इंटिग्रेशन व्हॉल्यूम रो r प्राईम भागिले r वजा r प्राईम यांचा घन गुणिले व्हेक्टर r वजा r प्राईम Fq4π0dVr r3ρrr r तर आपण काय करत आहोत आपण याला ओरिजिन घेत आहोत आणि पॉईंट r वर असलेल्या फिल्डचे मोजमाप करत आहोत या चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे येथे आणि या छोट्या व्हॉल्यूम मुळे येथे इलेक्ट्रिक फिल्ड r वजा r प्राईम एवढ्या अंतरावर दिली जाईल ती असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 dV रो r प्राईम भागिले r वजा r प्राईम यांचा घन गुणिले r वजा r प्राईम आणि या सगळ्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे मी या सगळ्यांचे इंटिग्रेशन घेतले आहे तर ही होते इलेक्ट्रिक फिल्ड सुपरपोझिशन प्रिन्सिपलमुळे उदाहरणार्थ मी जर एक पॉईंट चार्ज घेतला असे म्हणा की एखाद्या पोझिशन व्हेक्टर R वरती तर इलेक्ट्रिक फिल्ड दुसरा एखाद्या पोझिशन r वरती असेल E बरोबर एक भागिले 4 pi Epsilon 0 ही प्रभावी असेल इथपासून इथपर्यंत हे असेल r वजा R बरोबर q भागिले r वजा R घन r वजा R आणि हे अशा पद्धतीने दिसेल मी या सगळ्या रेषा वेगळ्या रंगाने काढतो तीन रेषा या पॉईंट चार्ज पासून दूर जात आहेत ह्या अशा पद्धतीने मी हे दर्शवीत आहे ही नोंद करा की ही फिल्ड सगळीकडे असेल कारण हा युनिट चार्ज किंवा कोणताही चार्ज कुठेही या पॉईंट चार्ज भोवती बलाची अनुभूती करेल तर व्याख्येनुसार फिल्ड सगळीकडे उपलब्ध असतेपण ती फिल्ड तिथे चार्जेस असो किंवा नसो याच्यावर अवलंबून असते आपल्याला या चार्ज ने तयार केलेल्या फिल्ड मध्ये कोणतेही बल जाणवत नाही आपण एक लाईन चार्ज घेऊयात मागच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण एक लाईन चार्ज घेतला होता जो लॅम्बडा युनिट लेंग्थ एवढा चार्ज वाहत होता तो स्वतः भोवती अशी फिल्ड तयार करतो याच्या आजूबाजूला कुठेही मी जर चार्ज ठेवला तर तो बल अनुभवतो जर मी हे वरुन बघितले तर हा लाईन चार्ज आहे जसे तुम्ही यापासून दूर जाल या रेषा अशा बाहेर जातील फिल्ड चे परिमाण कधीकधी कमी होते जे इथे छोटा बाणाने दाखवले आहे आपण जसजसे दूर जाऊ तसे तसे हे छोटे होतील तर हे चित्र काढून मला तुम्हाला हे जाणवून द्यायचे आहे की या चार्ज भोवती काहीतरी आहे ज्याला मी इलेक्ट्रिक फिल्ड म्हणणार आहे आणि तुम्ही हे बघितले की दिलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन वरून त्याला कसे काढायचे फिल्ड बद्दलच्या दुसऱ्या काही उदाहरणं बद्दल मी थोडेसे बोलतो म्हणजे तुम्हाला याची जाणीव होईल फिल्ड चे दुसरे उदाहरण म्हणजे एक खूप स्पष्ट उदाहरण ज्याच्याशी तुम्ही परिचित आहात ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फिल्ड ज्याच्या मध्ये मी असे म्हणू शकतो की जर येथे काही वस्तुमान असेल तर ते स्वतः भोवती ग्रॅव्हिटेशनल फिल्ड तयार करते कारण जर तेथे एखादे वस्तुमान असेल आणि जर एखादे दुसरे वस्तुमान येथे दिले तर ते बल F व्हेक्टर अनुभवेल ज्याचे परिमान असेल m वेळा ग्रॅव्हिटेशनल फिल्ड ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन असे म्हणतो फिल्ड चे दुसरे उदाहरण म्हणजे समजा एखादी फ्लुईड वाहत आहे आणि मला बघायचे आहे की या फ्लुईडची व्हेलॉसिटी कशी बदलत आहे समजा ते एखाद्या नळामधून बाहेर पडत आहे आणि ते असे वाहत आहे तर आपण बघू शकता कि पाईप मधून बाहेर पडणाऱ्या फ्लुईड च्या येथे प्रत्येक पॉईंट वरती वेगळी व्हेलॉसिटी आहे हे सगळे हा मार्ग अंगीकारत आहेत पण येथे प्रत्येक पॉईंट वरती व्हेलॉसिटी आहे मी असे म्हणू शकतो की तेथे व्हेलॉसिटी फिल्ड आहे मी असे विचारू शकतो की मास पर युनिट एरिया पर युनिट टाईम काय आहे जे या क्रॉस सेक्शन मधून किंवा या क्रॉस सेक्शन मधून वाहत जात आहे त्यालाच करंट असे म्हणतात जे की मला या वाहण्याची दिशा तसेच किती फ्लुइड वाहत आहे याचे प्रमाण देईल तर हे फिल्ड चे काही उदाहरणे आहेत मी दोन उदाहरणांमधून हे दाखवले आहे की दोन वेगवेगळ्या चार्जेस मुळे असलेली इलेक्ट्रिक फिल्ड कशी दिसते